आपण आत्ताच वित्तीय स्टेटमेंटवर चर्चा केली आहे मला आशा आहे की तुम्ही बॅलन्स शीट त्यानंतर पी आणि एल आणि मागील दोन सत्रांत किंवा शेवटच्या सत्रांमध्ये याचा अभ्यास करत आहात त्यात आपण कॅश फ्लो स्टेटमेंटवर चर्चा केली आहे तर आता आपण काही वैचारिक आणि सैद्धांतिक बाबींसाठी जात आहोत मी आशा करतो की आपण वित्तीय स्टेटमेन्ट वर आपला सराव चालू ठेवाल तर एका आठवड्यासाठी आपण काही वैचारिक बाबींवर चर्चा करू लक्षात ठेवा की हे वैचारिक पैलू देखील तितकेच महत्वाचे आहेत जेणेकरून आपल्याला लेखाशी संबंधित विविध पैलूंची एकंदरीत कल्पना येईल आणि ती कॉर्पोरेट किंवा व्यवसाय जगासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत आता ज्यापैकी एक चर्चेचा विषय किंवा चर्चेचा विषय चर्चा केला आहे त्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणून ओळखले जाते मला आशा आहे की तुमच्यापैकी बहुतेकांनी हा शब्द ऐकला असेल कॉर्पोरेट गव्हर्नन्स नसल्यामुळे काही घोटाळे झाल्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात हे बर्याचदा चर्चेत असते तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे काय सध्याच्या पीपीटीमध्ये याबद्दल चर्चा होईल आता तुम्हाला त्यावरून काय समजते हे काय आहे याबद्दल कुणी विचार करू शकेल नावानुसार त्याचे दोन नावे भाग आहेत एक कॉर्पोरेट तर दुसरा गव्हर्नन्स कॉर्पोरेट म्हणजे कंपन्या किंवा कॉर्पोरेशन गव्हर्नन्स म्हणजे कंपनी व्यवस्थापित करण्यासाठी किंवा कंपनी ऑपरेट करण्यासाठीचे नियम तर कंपनी व्यवस्थापित करण्यासाठी हे निकष आहेत गव्हर्नन्स म्हणजे काय याबद्दलची ही काही स्पष्टीकरणे आहेत आता कारभारात विविध यंत्रणा प्रक्रिया आणि संबंध असतात ज्यांच्या द्वारे कंपनी नियंत्रित आणि व्यवस्थापित केली जाते आपल्याला अशी इच्छा आहे की कंपनी योग्य रीतीने चालविली पाहिजे त्यांचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे आणि ते योग्य रित्या ऑपरेट केले जावे तर विविध प्रक्रिया तयार होतात आता गव्हर्नन्स स्ट्रक्चर्स आणि तत्त्वे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचे वितरण ओळखतात कारण कंपनीत विविध भागधारक आहेत आपल्या सर्वांना माहित आहे की कंपनीचे मालक भागधारक आहेत परंतु भागधारक मोठ्या संख्येने आहेत ते सर्वत्र पसरलेले आहेत ते एकाच ठिकाणी नाहीत एका खाजगी कंपनीसाठी भागधारकांची संख्या 2 3 4 5 10 पेक्षा कमी असेल परंतु सार्वजनिक कंपनीमध्ये भागधारकांची कमतरता असते आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये असतात ते सर्व जगभर आहेत तर ते दररोजच्या गोष्टी व्यवस्थापित करू शकत नाहीत तर ते त्यांचे प्रतिनिधी नियुक्त करतात जे संचालक मंडळ म्हणून ओळखले जातात जे दर वर्षी निवडले जातात तर आता आपल्याकडे दोन पार्ट्या झाल्या आहेत आपल्याला मालक म्हणून भागधारक मिळाले आहेत त्यानंतर संचालक मंडळ आहे तसेच इतर भागधारकही आहेत असे व्यवस्थापक आहेत जे दररोज व्यवस्थापन किंवा नियमित कामकाज करीत आहेत जे कंपनीचे कर्मचारी असतील तेथे असतील आणि इतर कर्मचारीही असतील आता कंपनी पैशाशिवाय ऑपरेट करू शकत नाही भागधारक हा एक स्त्रोत आहे परंतु आपल्याला माहिती आहे की बँकर्सच्या स्वरूपात संस्थांच्या स्वरूपात डिबेंचरधारकांच्या स्वरूपात सावकार आहेत ते देखील भागधारक आहेत त्याखेरीज लेनदार सरकार लेखा परीक्षक आहेत या सर्व भागधारकाचे वेगवेगळे अधिकार आणि जबाबदाऱ्या आहेत कधीकधी संघर्ष होतात ते एकमेकांशी भांडतात तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स काही नियम बनवण्याचा प्रयत्न करतो आपण त्यांना सांगतो की एकमेकांशी भांडु नका आपली जबाबदारी योग्य प्रकारे करा आपले हक्क मिळवा आणि आपण इतर व्यक्तींच्या हक्कांवर अतिक्रमण करीत नाही हे पहा हे कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा अविभाज्य भाग असलेल्या गव्हर्नन्स स्ट्रक्चरमध्ये समाविष्ट आहे समजत आहे आता हे का आवश्यक आहे वेगवेगळ्या भागधारकांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असल्यामुळे हे आवश्यक आहे आवडीचे नैसर्गिक संघर्ष आहेत मला आशा आहे की आपल्याला मालकीची चिंता भागीदारी आणि कंपनी यासारख्या व्यवसायाचे विविध प्रकार माहित असतील मालकीच्या चिंतेत काय होते फक्त एकच व्यक्ती मालक आहे बहुधा तीच व्यक्ती मॅनेजर असते तर हितसंबंधाचा कोणताही संघर्ष नाही तो मालक आहे आणि तीच व्यक्ती मॅनेजर आहे कंपनीत असे नाही भागधारक हे मालक असतात संचालक मंडळ हे त्यांचे अव्वल व्यवस्थापन असते तर तेथे एक संघर्ष आहे भागधारकांना अधिक नफा हवा आहे संचालक मंडळाला अधिक मोबदला हवा आहे म्हणूनच त्यांच्यातील भांडणे टाळण्यासाठी आणि हक्क व जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे परिभाषित करण्यासाठी आपल्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स आवश्यक आहे तर हे काय आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रॅक्टिस म्हणजे एकमेकांशी हितसंबंध जुळवण्याचा प्रयत्न करणे हे सांगणे की लढा देऊ नका अशी यंत्रणा किंवा व्यवस्था किंवा प्रक्रिया आहे जिथे सर्व भागधारकांना फायदा होतो आणि नैसर्गिक रित्या कंपनी प्रक्रियेत वाढत जाते आरोग्यासाठी समजत आहे आता कॉर्पोरेट गव्हर्नन्सची ही मुख्य तत्त्वे आहेत पारदर्शकता उत्तर दायित्व विश्वस्तता आणि नीतिशास्त्र मला वाटते की तुम्हाला या सर्व अटी समजल्या आहेत पारदर्शकता कारण भागधारक खूप दूर आहेत एका ठिकाणी सावकार ग्राहक इतर ठिकाणी आहेत त्यांना सर्वांना कंपनी बद्दल जाणून घ्यायचे आहे म्हणूनच कंपनीने आपले कार्य अशा प्रकारे चालवावे की आवश्यक माहिती सर्वांना उपलब्ध असेल संचालक मंडळाने पक्षपात करु नये की त्यांच्याकडे काही माहिती असेल किंवा त्यांच्या नातेवाईकांकडे आणखी काही माहिती असेल तर इतर भागधारक अंधारात आहेत हे लोकांना चुकीचे संकेत देईल तर त्यातील एक मूलभूत तत्व म्हणजे पारदर्शी ऑपरेशन्स किंवा पारदर्शक कारभार दुसरे म्हणजे जबाबदारी आता जे कंपनी एकतर बोर्ड म्हणून किंवा कर्मचारी म्हणून चालवित आहेत ते जबाबदार असावेत ते मोबदला घेत आहेत ते त्यांच्या निर्णयासाठी जबाबदार असावेत पुढे विश्वस्तता आहे बोर्ड आणि व्यवस्थापक स्वत ला विश्वस्त मानतात हे फार महत्वाचे आहे याचा अर्थ असा नाही की त्यांनी मोबदला घेऊ नये त्यांनी कायदेशीर मार्गाने मोबदला घ्यावा परंतु कंपनीची फसवणूक होऊ नये अशा स्वार्थी हेतूने कंपनीच्या हिताच्या विरुद्ध असलेल्या अशा व्यवहारांमध्ये येऊ नये म्हणूनच विश्वस्तत्व हे एक महत्त्वपूर्ण तत्व आहे आणि शेवटचे परंतु कदाचित सर्वात महत्वाचे म्हणजे नीतिशास्त्र उच्च नैतिक मूल्यांची आवश्यकता आहे आपल्याला त्याचा व्यवसाय माहित आहे प्रत्येकाला पैसे कमवायचे आहेत परंतु त्यांनी नैतिक तत्त्वांचे पालन केले पाहिजे म्हणून जर संचालक मंडळ भागधारकांना फसविण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा एखादा व्यवस्थापक दुसर्या एखाद्याला देणारी तंत्रज्ञान फसविण्याचा प्रयत्न करीत असेल किंवा जे प्रभारी आहेत त्यांनी आमची रणनीती आमच्या प्रतिस्पर्धींना सांगितले ही नीतिमत्तेची कमतरता आहे आणि यामुळे कंपनीचे नुकसान होईल त्यामुळे भागधारकांचेही नुकसान होईल तर यावर जोर देणे आणि सर्व भागधारकांना ते पैसे कमवावेत परंतु नैतिक मार्गाने समजावून सांगणे फार महत्वाचे आहे हिंदीमध्ये आपण याला "शुभ लाभ" चांगले प्रॉफिट म्हणू शकतो त्यांच्याकडे शुभ चांगला असावा त्यांना नफा मिळाला पाहिजे त्यांना मोबदला मिळाला पाहिजे त्यांना लाभांश मिळाला पाहिजे परंतु नैतिक मार्गाने तर कॉर्पोरेट गव्हर्नन्सची ही आवश्यक तत्त्वे आहेत आता आपण याबद्दल आधीपासूनच चर्चा केली आहे परंतु आता आपण आकृतीच्या स्वरूपात ते पाहू शकता तेथे एक मोठा हिस्सा आहे जो सामायिक धारक म्हणून ओळखला जातो मी त्यास लाल रंगात घातले आहे कारण त्यांना धोका आहे त्यांनी पैसे ठेवले आहेत परंतु त्यांचे नियंत्रण नाही आणि आपल्याकडे ज्येष्ठ व्यवस्थापक म्हणून ओळखले जाणारे आणखी एक शरीर आहे मी सर्वसाधारण पद ठेवले आहे त्यात बोर्ड आणि इतर बरेच व्यवस्थापक देखील आहेत ज्यांचा कंपनीवर दिवसेंदिवस नियंत्रण आहे तर मालकी आणि नियंत्रण वेगळे केले आहे संबंध मालकी विरूद्ध नियंत्रण असू शकत नाही जे व्यवस्थापक सामायिक धारकांना फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत दोघांच्याही फायद्यासाठी त्यांनी हातात हात घातला पाहिजे म्हणून वरिष्ठ व्यवस्थापक नेहमीच अधिक मोबदला मिळविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना अधिक विवेक हवा असतो की त्यांना पाहिजे तितका निर्णय घेण्याचे सर्व स्वातंत्र्य असावे तिथेच नियंत्रणाची गरज आहे त्यांना मोबदला मिळाला पाहिजे परंतु योग्य पद्धतीने त्यांच्याकडे विवेक बुद्धी असणे आवश्यक आहे परंतु ते घेत असलेल्या निर्णयांमध्ये काही नियंत्रण यंत्रणा असावी म्हणूनच आपल्याकडे कॉर्पोरेट गव्हर्नन्स सिस्टम आहे प्रशासनाची आवश्यकता असण्याचे मुख्य कारण आता मालकीचे नियंत्रण आणि नियंत्रण हे वेगळे आहे आता नियंत्रक मालकांचे त्यांचे स्वतःचे हित आहे जे होते ते आधीच्या आकडेवारी नुसार आपण पाहिले आहे की दोन गट समभागधारक आणि ज्येष्ठ व्यवस्थापक आहेत परंतु भागधारकांमध्येही बरेच गट आहेत आपल्याकडे प्रमोटर गट किंवा कंट्रोलिंग गट असू शकतो आता त्यांच्याकडे नियंत्रणाचा भाग आहे ते सर्व निर्णय घेण्यास सक्षम आहेत तेथे लहान भागधारकांची कमतरता आहे ज्यांचे विखुरलेले असेल आणि त्यांचे नियंत्रण नाही तर हा फक्त भागधारक आणि व्यवस्थापकांमधील संघर्ष नाही भागधारकांमध्येही बरेच गट असतात प्रमुख गट नियंत्रक मालक आहे हा सहसा दीर्घ मुदतीचा मालक असतो आणि त्यांच्याकडे बरेच आर्थिक सामर्थ्य असते बर्याचदा आपण व्यवसाय गटांबद्दल बोलतो तुम्हाला माहिती असेलच की तिथे बिर्ला ग्रुप आहे टाटा ग्रुप आहे रिलायन्स ग्रुप आहे आता या गटांचा अर्थ असा आहे की त्यांच्या कंपन्यांमधील त्यांचे नियंत्रण भाग भांडवल आहे आणि नंतर असे बरेच भागधारक आहेत ज्यांचा नियंत्रण भाग भांडवल नाही इतर भागधारकांमध्येही कधीकधी धोरणात्मक भागधारक असतात ज्यांच्याकडे 5 टक्के 10 टक्के 15 टक्के वित्तीय संस्था किंवा विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसारखे मोठे शेअर्स असू शकतात तर त्यांचे पूर्ण नियंत्रण नसले तरी आंशिक नियंत्रणही आहे आता बर्याचदा नियंत्रक आणि छोटे भागधारक यांच्या मधील स्वारस्याच्या विवादास विशिष्ट गुंतवणूकदारांच्या संरक्षणाची समस्या उद्भवतात कारण नियामक सरकार भारतात तुम्हाला माहिती आहे की सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया नावाचे एक नियामक आहे यूएस मध्ये एसईसी एस ई सी सिक्युरिटीज आणि एक्सचेंज कमिशन नावाचे एक नियामक आहे छोटे मालक भागधारक नियंत्रक भागधारक किंवा व्यवस्थापकांनी फसवणूक केली जात नाही याची खात्री करण्यासाठी त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला हे सर्व मुद्दे कारभारासाठी फार महत्वाचे आहेत आता याची अंमलबजावणी कशी केली जाते तर मालक भागधारक आहेत हे आपणास माहित आहे त्यांना काय अधिकार आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना मतदानाचे हक्क मिळाले आहेत कंपनी व्यवस्थापित करण्यासाठी संचालक मंडळाची नेमणूक करण्याचा त्यांचा मतदानाचा हक्क आहे तर वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुका घेतल्या जातात आणि बोर्ड नेमले जातात हाच त्यांचा मुख्य अधिकार आहे त्याखेरीज लेखा परीक्षकांची नेमणूक करणे विलीनीकरणासाठी मुख्य व्यवसाय निर्णय घेणे किंवा नवीन अंक काढणे योग्य प्रकरण घेऊन येणे किंवा खूप मोठे घेणे यासारख्या अनेक गोष्टींसाठी त्यांना मतदानाचा हक्क मिळाला आहे कर्जाचे प्रमाण तर कोणत्याही बाबीला भागधारकांची मान्यता मिळण्यासाठी सर्वसाधारण सभेवर जाण्याची आवश्यकता आहे जिथे भागधारक मतदानाच्या हक्काच्या वर आहेत तर हे भागधारकांचे मुख्य हक्क आहेत नक्कीच बर्याच वेळा हे कागदावर असतात कारण भागधारकांची कमतरता असते परंतु प्रत्यक्षात यायला आणि त्यांचा हक्क बजावण्यासाठी त्यांच्याकडे वेळ आणि पैसा नसतो तर बहुतेकदा हा अधिकार भागधारक गटांवर नियंत्रण ठेवण्याच्या अधिकारात असतो परंतु कोणत्याही परिस्थितीत भागधारक म्हणून त्यांचे हे अधिकार आहेत पुढे नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत तर संचालकांमध्ये कार्यकारी आणि नॉन एक्झिक्युटिव्ह असे दोन गट असतात कार्यकारी पूर्णवेळ व्यवस्थापक आहेत ते दररोज व्यवसायाचे निर्णय घेतात ते कंपनीच्या प्रमुख कारभारावर आहेत असे इतरही प्रकारचे संचालक आहेत जे दररोज येत नाहीत ते बोर्डावर आहेत तर ते बोर्डाच्या बैठकीत उपस्थित राहतात ते महत्त्वाच्या निर्णयांचे भाग असतात परंतु ते निर्णयांच्या अंमलबजावणी च्या प्रक्रियेत नसतात कार्यकारी संचालक तेथे निर्णय घेतात आणि अंमलात आणतात ठीक आहे तर जेथे भागधारक एक गट दुसरा आहे तो कार्यकारी नसलेला आणि तिसरा कार्यकारी संचालक आहे आता नॉन एक्झिक्युटिव्ह संचालकांतही 2 प्रकार स्वतंत्र व अपक्ष स्वतंत्र संचालक आहेत आता अपक्ष स्वतंत्र संचालक प्रवर्तक गटातील आहेत उदाहरणार्थ मला वाटते की तुमच्यापैकी बहुतेकांना रिलायन्स उद्योग माहित आहेत आता रिलायन्स मधील प्रवर्तक गट कोण आहेत प्रमोटर गट मुकेश अंबानी गट आहे कारण मुकेश अंबानी आणि कुटुंबाचा कंपनीत मोठा वाटा आहे आणि मुकेश अंबानी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत तर कार्यकारी संचालक पदाची आहे तो निर्णय घेण्यास सक्षम आहे आणि कंपनीच्या प्रत्यक्ष कामकाजाचा तो देखील प्रभारी आहे आता नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मध्ये आपण मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी आहेत त्या आजचा दिवस व्यवस्थापक किंवा कार्यकारी संचालक नाही परंतु ती स्वतंत्र म्हणून मानली जाऊ शकत नाहीत परंतु त्या अंबानी कुटुंबातील आहेत म्हणूनच त्या एक अपक्ष परंतु कार्यकारी संचालक आहेत मग स्वतंत्र संचालक आहेत तर हे चार्टर्ड अकाउंटंट्स किंवा कॉस्ट अकाउंटंट्ससारखे वकील किंवा प्राध्यापक आहेत ज्यांना बर्याच वेळा मंडळावर आमंत्रित केले जाते ते मालक कुटूंबातील नसावेत परंतु रणनीतीकडे स्वतंत्र मत देण्यासाठी बोर्डवर जागा आहे या लोकांना गैर कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून संबोधले जाते तर तुम्हाला समजत आहे तर हे प्रमुख गट आहेत स्वतंत्र संचालकांनीही आचार मानक राखले पाहिजे तर जर कंपनीमध्ये काहीतरी गडबड होत असेल तर बोर्डच्या संचालक मंडळाच्या बैठकीला ते बसत आहेत तर ते मोठे निर्णय घेण्यास सक्षम आहेत आणि कंपनी कशी कार्यरत आहे याबद्दल त्यांच्याकडे काही तपासणी केली पाहिजे कमीतकमी त्यांनी पाहिले पाहिजे की चुकीच्या गोष्टी घडत नाहीत स्वतंत्र अप कार्यकारी संचालकांकडून याची अपेक्षा आहे तर ही प्रमुख रचना आहे आता ग्राफिकल स्वरुपात तर आपण ते येथे नेमलेले भागधारक पाहू शकता नियमितपणे कंपनी चालवण्याकरिता बोर्ड इंटर्न वरिष्ठ व्यवस्थापकांची नेमणूक करते वरिष्ठ व्यवस्थापक इंटर्न कंपनीचे कर्मचारी नियुक्त करतात ऑडिटर्स आहेत हे आपणास ठाऊक ठेवण्यासाठी आता ऑपरेशनशी संबंधित आहे त्यानुसार हे आहे लेखा परीक्षक कोण आहेत ऑडिटर्स स्वतंत्र व्यावसायिक आहेत जे कंपनीच्या आर्थिक स्टेटमेन्टचे प्रमाणित करतात भारतात चार्टर्ड अकाउंटंट्स ऑडिटर्स आहेत आता ऑडिटर्स कोणास अहवाल देतील समजा कंपनीत फसवणूक आहे जेव्हा ते ऑडिट करत असतात तेव्हा त्यांना समजते की काही फसवणूक आहे आता संचालक मंडळ फसवणूकीत गुंतले आहे की वरिष्ठ व्यवस्थापक फसवणूकीत गुंतले आहेत तर मग अहवाल कोण देईल ते पुन्हा जाऊन बोर्डला सांगतील का की ते जाऊन सर्व भागधारकांना सांगू शकत नाहीत भागधारक विखुरलेले आहेत म्हणूनच मंडळामध्ये लेखापरीक्षण समिती तयार केली जाते आणि ऑडिट समितीकडे बहुतेक गैर कार्यकारी संचालक असावेत तर लेखा परीक्षकांना त्यांचे निष्कर्ष लेखापरीक्षण समितीला कळविता येतील लेखा परीक्षा समिती हा मंडळाचा एक भाग असला तरी ऑडिटर ज्याला अंतरिम अहवाल देतात त्या मंडळाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष केले पाहिजे हे अंतरिम अहवाल आहे अंतिम अहवाल देणारे लेखा परीक्षक थेट भागधारकांना देतील परंतु ते एजीएममध्ये आहे मिळत आहे का वर्षभरात आणि जेव्हा गोष्टी घडत असतील तेव्हा लेखा परीक्षक त्यांचे अहवाल ऑडिट कमिटीला देतील जे या मंडळाच्या कामकाजाकडे दुर्लक्ष करतात आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे मंडळामध्ये कार्यकारी आणि कार्यकारी व कार्यकारी असे दोन प्रकार आहेत नॉन एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणजे कंपनी चालवणाऱ्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरवर देखरेखीचे काम करणे तर कार्यकारी संचालक गैर कार्यकारी संचालकांना अहवाल देतात ही एकंदर रचना आहे आपण त्याची वाट पाहत आहात आता माझी विनंती आहे की आपण आधीच आपल्या कंपनीचा वार्षिक अहवाल डाउनलोड केला आहे संचालक मंडळाच्या विभागात जा त्यांनी मंडळाची यादी दिली असती त्या यादीमध्ये कार्यकारी आणि बिगर कार्यकारी संचालकांचा वर्ग असेल तर त्यातून जा विविध प्रकारचे संचालक पहा आता संरचनेत पुढे जाण्यासाठी आपल्याला आधीच माहित आहे की प्रशासनासाठी जबाबदार असणारी काही प्रमुख संस्था असून ती भागधारकांद्वारे निवडलेली एक संस्था आहे मग तेथे एक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यसंघ आहे जो एक अंमलबजावणी करणारी संस्था आहे आणि तेथे वार्षिक भागधारकांची बैठक आहे तर भागधारक आतापर्यंत भेटू शकत नाहीत आणि वर्षातून एकदाच भेटतात आणि तिथेच ते मंडळाच्या वर्तनाचा आढावा घेतात आता कॉर्पोरेट गव्हर्नन्समधील आणखी काही समस्या एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोर्ड डायव्हर्सिटी आता जर बोर्डातील सर्व सदस्य एकाच कुटुंबातील असतील तर ते त्याच प्रकारे विचार करतील की कंपनीचा निर्णय घेणे तितके चांगले होणार नाही म्हणूनच आपल्याला विविध प्रकारच्या लोकांची आवश्यकता आहे तर गेल्या अनेक वर्षांमध्ये ही तत्त्वे विकसित होत आहेत की आपल्याला अधिक वैविध्यपूर्ण बोर्ड आवश्यक आहे म्हणूनच कुटुंबातील किंवा प्रमोटरच्या बाहेर आपल्याला काही स्वतंत्र संचालकांची आवश्यकता आहे आता महिला संचालकांचीही आवश्यकता आहे तर सर्व पुष्कळ मंडळे जिथे सर्व पुरुषांचे वर्चस्व होते आता अधिकाधिक महिलांना मंडळामध्ये समाविष्ट केले जात आहे कर्मचारी प्रतिनिधी किंवा आणखी काही गटांचे प्रतिनिधी जसे विविधता आणण्याचे आणखीही मार्ग आहेत आता कंपनीचे 2 प्रमुख पदे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत अध्यक्ष ही अशी व्यक्ती असते जी समभागधारक मंडळाचे प्रमुख असते आणि संचालक मंडळाचे प्रमुख आणि मुख्य कार्यकारी संचालक किंवा मुख्य कार्यकारी संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी नियमितपणे रोजच्या कामकाजाची जबाबदारी असते आता तीच व्यक्ती अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असू शकते रिलायन्सच्या बाबतीत मुकेश अंबानी हे अध्यक्ष आहेत तसेच ते कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी देखील आहेत काही गटांनी एक वेगळेपणा केला आहे ज्यामध्ये नियमितपणे केलेल्या उपक्रमांकडे दुर्लक्ष करण्यासाठी अध्यक्ष म्हणून स्वतंत्र व्यक्ती असते उदाहरणार्थ बर्याच बँका चेअरमन वेगळे असतात मुख्य कार्यकारी अधिकारी वेगळे असतात टाटा समूहामध्ये आपणास माहित आहे की रतन टाटा हे टाटा समूहाच्या सर्व कंपन्यांचे अध्यक्ष आहेत परंतु ते कोणत्याही कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नाहीत येथे व्यावसायिक सीईओ आहेत आजकाल टीसीएससारख्या काही कंपन्यांमध्ये जरी चेअरमन हे टाटा कुटुंबातील नसतात तर अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून दोन वेगवेगळ्या व्यक्ती कार्यरत असतात वेगळे होण्याचे काही फायदे आहेत हे आवश्यक नसले तरी ही काही समस्या आहेत पुढे ऑडिट समिती आहे मला वाटते की आपण आधीच चर्चा केली आहे की ऑडिट कमिटी येथे उपक्रमांवर नजर ठेवण्यासाठी आहे तर लेखा परीक्षण समितीत गैर कार्यकारी संचालक आणि वित्त संचालक यांचा समावेश आहे कारण वित्त संचालक त्यांना आर्थिक स्टेटमेन्ट समजून घेण्यास मदत करतात असे समजा परंतु वित्त संचालकांना लेखा परीक्षण समितीत मतदानाचा अधिकार नाही सीएफओची भूमिका देखील महत्त्वपूर्ण होत आहे सीएफओ मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत कारण वित्तीय स्टेटमेन्टच्या योग्य तयारी साठी सीएफओ जबाबदार असेल मुख्य कार्यकारी अधिकारी नक्कीच वेळ नसू शकतात मुख्य कार्यकारी अधिकारी प्रत्येक गोष्टीचा प्रभारी असतो परंतु कंपनीच्या फायनान्स टीमचे नेतृत्व करण्यासाठी सीएफओला विशिष्ट महत्त्व असते त्यानंतर आपण आधीच पाहिले आहे की संचालकांचे स्वातंत्र्य आहे परंतु ऑडिटर्सचे स्वातंत्र्य देखील खूप महत्वाचे आहे तर येथे आमच्याकडे ऑडिटर्स आहेत जे भागधारकांद्वारे तांत्रिक दृष्ट्या नियुक्त केले जातात परंतु जर लेखा परीक्षकांनी बोर्डाचे सर्व काही ऐकले तर स्वातंत्र्य हरवले म्हणूनच काही तत्त्वे आणली गेली आहेत जसे की ऑडिटरने कंपनीला इतर सेवा देऊ नयेत तर ते लेखा परीक्षक स्वतंत्र आहेत इतके वर्ष ऑडिट केल्यास तेच लेखा परीक्षक जास्त परिचित होते तर तुम्हाला ऑडिटर फिरविणे आवश्यक आहे तर या विविध तत्त्वांप्रमाणेच कॉर्पोरेट गव्हर्नन्समध्येही नवीन तत्त्वे येत आहेत मार्केट कॉर्पोरेट कंट्रोल म्हणून ओळखले जाणारे आणखी एक प्रकार आहे आता जर कंपनी योग्य प्रकारे करत नसेल तर आता मतदानाच्या समभागांची बाजारपेठ आहे आणि यामुळे अंतिम नियंत्रण मिळते तर मग काय होईल जर कंपनी हस्तांतरित केली गेली नाही तर फसवणूक झाल्यास जर असा चुकीचा कारभार असेल तर हा संदेश शेअर बाजाराला जाईल आणि शेअर बाजारा मध्ये कंपनीच्या समभागांची मागणी कमी होऊ शकेल तर कंपनीची किंमत खाली येऊ शकते हे संचालकांवर काही तपासणी आणते हे शक्य आहे जर आपणास सक्रीय दुय्यम बाजारपेठ मिळाली असेल तर तेथे काही तपासणी होईल कारण यामुळे व्यवस्थापकांना आळशी होण्यास किंवा स्वार्थी किंवा अनैतिक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रतिबंध होईल कारण त्यांच्या शेअरच्या किंमती खाली येतील परंतु ती एकमेव गोष्ट नाही पुढे जर शेअर्सची किंमत खूपच कमी झाली तर इतर गट विलीनीकरण आणि एकत्रिकरणाद्वारे कंपनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतील कारण आता त्यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारणे त्यांच्याकडून स्वस्त कंपनी होईल म्हणून जर विलीनीकरणासाठी एक सक्रिय बाजारपेठ असेल तर ते प्रवर्तकांवर अधिक तपासले जाईल कारण त्यांच्यात काही भय आहे की जर ते योग्य रित्या कार्य करत नाहीत तर इतर कंपन्या त्या ताब्यात घेतील आणि त्यांना काढून टाकतील आणि स्वत चे व्यवस्थापक ठेवतील तर कॉर्पोरेट गव्हर्नन्सची ही एक महत्त्वाची आणि शक्तिशाली यंत्रणा आहे म्हणून आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे महत्त्वाची तत्त्वे कोणती आहेत आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्सची रचना काय आहे याचा थोडक्यात सारांश देण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून मी आशा करतो की आपण हे समजले असेल की आपण येथे थांबू